एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमाच्या बायोरिएक्टर्सच्या चालू असलेल्या व्याख्यान क्रमांक 11 मध्ये आपले स्वागत आहे मागील व्याख्यानामध्ये आपण एक समस्या नियुक्त केली होती एक सराव समस्या 3 1 या व्याख्यानात आपण ती सोडवू समस्या अशी होती बॅच बायोरिएक्टरमध्ये इनॉक्युलेशननंतर प्रमाण प्रति लिटर 0 5 ग्रॅम होते या परिस्थितींमध्ये लॅग फेज सामान्यतः 20 मिनिटे टिकते असे गृहीत धरून की लॉग फेजच्या सुरूवातीचे प्रमाण इनोक्युलेशननंतर लगेच असलेल्या पेशींच्या प्रमाणापेक्षा फारसे वेगळे नव्हते ए 4 ग्रॅम प्रति लिटरपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळेचा अंदाज लावा या परिस्थितीत या जिवाणूचा विशिष्ट वाढीचा दर 0 5 तास व्यस्त आहे आणि लॉग टप्प्यात पेशीचे प्रमाण दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागतो हा भाग बी आहे तर आपण उत्तर पाहू या मी प्रथम हे मोठे करतो आणि मग उत्तर पाहूया उत्तरित समस्या सोडवण्यासाठी काय आवश्यक आहे यासाठी आपण आपले नेहमीचे प्रश्न विचारू येथे भाग a मध्ये काय आवश्यक आहे बॅचमध्ये वाढीसाठी 4 ग्रॅम प्रति लिटरपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ जे ज्ञात किंवा दिले आहे इनोक्युलेशननंतर पेशीचे प्रमाण 0 5 ग्रॅम प्रति लिटर आहे म्हणून ते x शून्य मानले जाऊ शकते आपण असे गृहीत धरत आहोत की लॅग फेजमध्ये पेशीच्या प्रमाणामध्ये फारसा बदल होत नाही म्हणून x शून्य जे की लॉग फेजच्या सुरुवातीला असलेले पेशीचे प्रमाण आहे ते देखील 0 5 ग्रॅम प्रति लिटरला घेतले जाते लॉग फेजमधील विशिष्ट वाढीचा दर 0 5 तासांच्या व्यस्त म्हणून दिला जातो जो आपण स्थिरांक म्हणून घेत आहोत लॅग फेज 20 मिनिटांची आहे जे t शून्य आहे आणि या गोष्टी आपल्याला माहित आहेत तर काय आवश्यक आहे आणि काय माहित किंवा दिले आहे ते आपण पाहिले आहे आता जे आवश्यक आहे ते माहित आहे त्याच्याशी कसे जोडायचे पेशीचे प्रमाण आणि बॅचच्या वाढीचा वेळ यासंबंधीचे समीकरण आपण आधीच्या व्याख्यानात मिळवले आहे हे समीकरण 1 भागिले mu x चा ln भागिले x शून्य अधिक t शून्य बरोबर वेळ होते त्यामुळे आपल्याला इथे वेळ हवा आहे 1ln xx0t0t जर आपण माहित असलेली मूल्ये यात घातली तर आपल्याला 1 भागिले 0 5 mu मिळेल mu स्थिरांक आहे 0 5 तास व्यस्त आहे ln 4 भागिले 0 5 अधिक t शून्य हे 20 मिनिटे आहे आणि आपला विशिष्ट वाढीचा दर तासाच्या व्यस्त आहे म्हणून आपल्याला एककाच्या सातत्यपूर्ण प्रणालीसह कार्य करणे आवश्यक आहे दुसऱ्या शब्दांत या प्रत्येक पदाची एकके समान असणे आवश्यक आहे जर आपण ते तपासले तर आपल्याला 20 मिनिटांचे तासांमध्ये रूपांतर करावे लागेल आणि म्हणून आपण त्याला 60 ने विभाजित आहोत 20 मिनिट भागिले 60 मिनिटे प्रति तास म्हणजे 1 तृतीय तास भाग करतो जे आवश्यक वेळेच्या बरोबरीचे आहे आपण एककामधील सातत्य तपासले आहे प्रत्येक पदामध्ये एककाची समान प्रणाली आहे आणि 20 भागिले 60 ची आवश्यकता आपण पाहिली आहे समीकरणातील प्रत्येक पदाची एकके तपासणे आणि ते समान असल्याची खात्री करणे केव्हाही चांगले असते जर आपण ही डाव्या बाजूची गणना केली तर आपल्याला t बरोबर 4 49 तास किंवा 269 3 मिनिटे मिळतील 10 5ln 40 52060t4 49 hours269 3 minutes तर हा एक भाग आहे 0 5 ग्रॅम प्रति लिटरच्या प्रमाणापासून सुरू होऊन 4 ग्रॅम प्रति लिटरच्या प्रमाणापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ जेव्हा विशिष्ट वाढीचा दर 0 5 तास व्यस्त होता भाग b साठी काय आवश्यक आहे लॉग फेजमध्ये पेशींचे प्रमाण दुप्पट होण्याची वेळ काय माहित आहे किंवा दिलेले आहे हे आपल्याला शब्दावलीच्या संदर्भात लिहिलेले x बरोबर x शून्याच्या दुप्पट असेल विशिष्ट वाढीचा दर 0 5 तास व्यस्त आहे आणि जे आवश्यक आहे ते कसे जोडायचे आपण फक्त लॉग फेजवर लक्ष केंद्रित करत असल्याने लॅगचा वेळ येथे खरोखर अनुपयोगी आहे आपल्याला त्याची काळजी करण्याची गरज नाही म्हणून 1 भागिले mu x चा ln भागिले x शून्य बरोबर t आहे आपल्याला अधिक t शून्य बद्दल काळजी करण्याची गरज नाही ती प्रत्यक्षात बॅचच्या सुरुवातीपासूनची वेळ आहे म्हणून आपण येथे फक्त लॉग फेजवर लक्ष केंद्रित करत आहोत जर आपण माहित असलेले चल 1 भागिले mu 0 5 ला बदलले तर येथे x च्या आवश्यकतेनुसार 2 x शून्य भागिले x शून्य x शून्य x शून्य रद्द होऊ शकते हे ln 2 आहे म्हणून ln 2 भागिले 0 5 बरोबर t ln 2 हे 0 693 आहे 1 भागिले 0 5 ln 2 आहे 0 693 हे लक्षात ठेवण्यासाठी ही एक चांगली संख्या आहे 0 693 भागिले mu हा साधारणपणे दुप्पट होण्यासाठी वेळ लागतो तर ते t बरोबर 1 39 तास होईल 1ln xx0t 10 5ln 2x0x0t 10 5ln 2t 10 5 0 39 hours हा एक सरळ उपाय होता मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांना हे मिळाले असेल आणि सरावाने आपण बरेच चांगले होऊ मला वाटते की आपण हे व्याख्यान थांबवू हे एक छोटेसे व्याख्यान आहे ज्यामध्ये समस्येचे निराकरण होते जेव्हा आपण पुढील व्याख्यान सुरू करू तेव्हा आपण मॉड्यूल 3 पुढे नेऊ मग भेटूया आपण